नमस्कार आज मी चर्चा केलेल्या मागील व्याख्यानात फिलेट वेल्डच्या रचनेबद्दल चर्चा करणार आहे फिलेट वेल्ड्सच्या तपशीलाचा अर्थ फिलेट वेल्ड्ससाठी वापरले जाणारे वेगवेगळे पॅरामीटर्स म्हणजे काय वेल्डची प्रभावी लांबी किती आहे वेल्डची एकूण लांबी किती आहे वेल्डचा आकार वेल्डची प्रभावी जाडी किती आहे यावर आपण चर्चा केली आहे आणि थ्रोट च्या आकाराची आणि किमान आकाराची जास्तीत जास्त अलोवेबल जाडी कशी शोधायची प्लेटच्या जाडीच्या आधारावर वेल्डची ज्याची आपण चर्चा केली आहे आणि शेवटी आपण फिलेट वेल्ड राईटच्या डिझाइन स्ट्रेंथ बद्दल चर्चा केली आहे मी येथे फक्त तेच सूत्र देत आहे म्हणजे मी गेल्या व्याख्यानात जे काही वापरले आहे ते म्हणजे Pdw हे मूळ 3 गॅमाmw द्वारे fu Lw गुणिले te च्या बरोबरीचे आहे जेथे te ही थ्रोट ची प्रभावी जाडी आहे ही केस म्हणून आढळू शकते आणि सर्वसाधारणपणे आपण काटकोन वापरतो आणि त्यासाठी ते 0 707S आहे आणि या आधारावर आपण वर्कआऊट च्या एका उदाहरणातून जाऊ जिथे आपण भारांच्या विशिष्ट मूल्यासाठी वेल्डची लांबी मोजण्यासाठी कसे ते पाहू जर काही भार दिला असेल तर वेल्डची लांबी आणि वितरण कसे करावे हे कसे शोधावे वेगवेगळ्या ठिकाणी वेल्डची लांबी जी या वर्कआऊट च्या उदाहरणातून दिसेल आज आपण ज्या उदाहरणाचा विचार केला आहे ते असे आहे की छतावरील ट्रसचा एक टाय मेंबर असतो ISA 100 चा Fe 410 श्रेणीचा 75 बाय 8 कोन विभाग 10 मि जाडीच्या गुसेटमध्ये जोडला जातो प्लेट म्हणजे या गुसेट प्लेटची जाडी 10 मि प्रसारित करण्यासाठी वेल्ड जोडणीची रचना करा एक भार T असे गृहीत धरतो की कार्यशाळेत जोडणी केली जाते तर येथे जाडी देत आहे म्हणजे गुसेट प्लेटची जाडी 10 मिमी आणि जाडी देत आहे कोन 8 मिमी आहे म्हणून या दोघांकडून आपण वेल्डचा आकार शोधू शकतो ही एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा एक कोन विभाग आहे म्हणून त्याचे cg अंतर असेल मध्यभागी नसेल तर याचा अर्थ असा नाही की लांबी वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला समान प्रमाणात वितरित केली जाणार नाही कारण बल जे काही त्याच्या cg च्या बाजूने कार्य करत आहे वेल्डची स्ट्रेंथ अशा प्रकारे बनवावी लागते की समतुल्य फोर्स cg मधून जातो म्हणजे वेल्डचे वितरण असावे लागते वेल्डची स्ट्रेंथ समतुल्य वेल्डची स्ट्रेंथ या cg मधून जात आहे अशा प्रकारे तयार केले तर मग सर्वप्रथम बघूया जर आपल्याला हे करायचे असेल तर प्रथम आपल्याला काय शोधायचे आहे प्रथम किमान वेल्ड आकार शोधावा लागेल जेणेकरून किमान वेल्ड आकार प्रत्यक्षात असेल 3 मिमी हे IS 800 च्या तक्ता 21 वरून आढळते तक्ता 21 मध्ये वेल्डचा किमान आकार आहे गेल्या व्याख्यानात देखील मी ते टेबल दाखवले आहे आणि या ठिकाणी किमान आकार असेल तर थ्रोट ची जाडी किती असेल थ्रोट ची जाडी किती असेल कारण येथे तो फ्यूजनचा ९० अंशाचा कोन आहे म्हणून आपण असे गृहीत धरत आहोत की थ्रोटची जाडी 3 मिमी आणि कमाल आकार कमाल वेल्ड आकार तीन छेद चार बाय असेल कारण तो कोन आहे म्हणून कमाल तीन छेद चार बाय कोनाची जाडी म्हणजे ही 6 मिमी येत आहे त्यामुळे वेल्डचा आकार 3 मिमी ते 6 मिमी पर्यंत बदलू शकतो म्हणून आपण असे गृहीत धरू शकतो की 5 मिमी ठीक आहे 5 मिमी आकार योग्य आहे हे 0 7 गुणिले S S म्हणजे 5 तर 3 5 mm असेल आणि आपल्याकडे बाह्य भार नाही बाह्य भार दिलेला नाही म्हणून डिझाइन ची स्ट्रेंथ किती असावी हे आपल्याला माहित नाही जॉइंट ची गणना करावी लागेल त्यामुळे काय केले तरजॉइंट ची संपूर्ण स्ट्रेंथ विकसित करण्यासाठी त्याची डिझाइन करण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे पूर्ण ताकदीची गणना करण्यासाठी आपल्याला स्ट्रेंथ किती आहे हे शोधावे लागेल जॉइंट म्हणजे प्लेटची किंवा कोना ची टेन्साईल कॅपॅसिटी जेणेकरून ती विकसित केली जाऊ शकते पूर्ण स्ट्रेंथ म्हणून आणि जर आपण त्या पूर्ण स्ट्रेंथ ची वेल्डच्या स्ट्रेंथ शी बरोबरी केली तर आपण वेल्डची लांबी शोधू शकतो तर इसा 100 बाय 75 बाय 8 साठी आपण पूर्ण स्ट्रेंथ शोधू शकतो जसे की T म्हणून fyAg बाय गॅमा m0 आता आपल्याला Ag fy माहित असले पाहिजे कारण आपल्याला माहित आहे की जर आपण Fe410 दर्जाचे पोलाद वापरले तर यिल्ड स्ट्रेस येतो मग यील्ड स्ट्रेस 250 गुणिले Ag असेल तर यासाठी कोनाचे एकूण क्षेत्रफळ 1336 मिलिमीटर चौरस असलेल्या हँडबुकमध्ये Ag SP 6 मधून बाहेर पडल्यास SP 6 मध्ये जर आपण उघडले तर आपल्याला कोनाचे एकूण क्षेत्रफळ दिलेले दिसेल हा 1336 चौरस मिलीमीटर तर आपण यासह गुणाकार करू शकतो आणि गॅमा m0 हा आंशिक सुरक्षा घटक 1 1 आणि हे आहे न्यूटनमध्ये जर तुम्ही ते किलोन्यूटन केले तर ते असेल याचा अर्थ असा की आपण येथे जे पाहू शकतो ते म्हणजे येथे आपल्याकडे Tमूल्य नाही Tकाय असेल हे जाणून घ्या जेणेकरून हा T आपण या भाराखाली 303 64किलोमीटर बरोबर बनवू शकू जर आपण या वेल्डची रचना करू शकलो तर आपण या पूर्ण क्षमतेसाठी रचना करू शकतो आता आपल्याला 5 मि वेल्डच्या स्ट्रेंथ ची पूर्ण स्ट्रेंथ शोधायची आहे हे मूळ 3 गुणिले गॅमा mw गुणिले te द्वारे fu होईल म्हणून जर आपण हे केले तर मिळेल 662 8न्यूटन प्रति मिलिमीटर तर वेल्ड प्रति मिलिमीटर धावण्याची स्ट्रेंथ आपण अशा प्रकारे शोधू शकतो 662 8न्यूटन प्रति मिलिमीटर आता आपण वेगवेगळ्या ठिकाणी कोन म्हणून बल शोधू शकतो गुसेट प्लेटशी जोडलेले आहे म्हणून प्रथम आपण किती स्ट्रेंथ घेणार आहोत ते पाहू या वेल्डद्वारे 100 मिमी वेल्ड म्हणजे वेल्डची 100 मिमी लांबी कारण हे 100 बरोबर आहे तर जर हे 100 असेल तर या भागाद्वारे वाहून नेणारी स्ट्रेंथ किती असेल आपण पुन्हा शोधतो की आपण काय करू शकतो आपण याबद्दल थोडा वेळ घेऊ शकतो आणि आपण काय शोधू शकतो या वेल्ड टप्प्यावर फोर्स चे आवश्यक प्रमाण असावे बरोबर तर जर आपल्याला ते करायचे असेल तर मग आपण शोधू शकतो की हे वेल्डचे वितरण आहे का समजा हे Lw1 आहे आणि हे दुसरे आहे एक आणि ही वेल्डची 100 मिमी लांबी आहे तर जर ही वेल्डची 100 मिमी लांबी असेल तर ही स्ट्रेंथ असे म्हणतात की हे Lw1 आणि P1 आहे आणि समजा Lw2 आणि P2 आणि Lw3 वेल्ड आणि स्ट्रेंथ ची लांबी समजा P3 बरोबर आहे तर P2 मी 662 8 गुणिले 100 मिमी अंतर शोधू शकतो जेणेकरून आपण 66 28 किलोन्यूटन शोधू शकू P2 66 28 किलोन्यूटन असेल आता जर आपण या रेषेबद्दल मोमेंट घेतला तर आपण P1 हे T गुणिले Y भागिले d वजा P2 भागिले 2 असे शोधू शकतो बरोबर T त्याच्या cg वर कार्य करीत आहे हे T आहे हेT कार्यरत आहे आणि हे अंतर cg अंतर आहे बरोबर आणि आता हे मुळात Y ठीक आहे आणि जर तुम्ही हे dमानले तर ह्यातून आपण शोधू शकतो P1 ला 303 64 गुणिले Y म्हणून बाहेर काढा म्हणजे आपण SP 6 पासून शोधू शकतो जे 31 31 होत आहे तर 31 भागिले 100 वजा P2 भागिले 2 P2 हे 66 28 भागिले 2 तर जर आपण हे मोजले तर आपण 61 किलोन्यूटनचे मूल्य शोधू शकतो तर P3 कोनाच्या खालच्या ठिकाणी प्रतिकार करण्यासाठीचा फोर्स एकूण फोर्स वजा P1 वजा P2 असेल P3 आपण शोधू शकतो की303 64वजा 61 वजा 66 28 हे 176 36 किलो न्यूटनच्या बरोबरीचे असेल बरोबर तर P1 वर फोर्स म्हणजे P 1 P2 P 3 असू शकते P1 P2 P3 असे आढळले की हे अशा प्रकारे आढळते की या तिघांचा परिणाम कोणतेही अतिरिक्त मोमेंट योग्य उत्पन्न न करता बाह्य फोर्स T च्या बरोबरीचा असेल आताP1 आणि P3 च्या आधारावर आपण Lw1 आणि Lw3 शोधू शकतो त्यामुळे Lw1 मी P1 शोधू शकतो वेल्डचा परमिसिबल स्ट्रेस परमिसिबल स्ट्रेंथ म्हणजे सिग्मा म्हणजे P 1 61 गुणिले 10 क्यूब भागिले 662 8 जे आपण आधी मोजले आहे म्हणून हे 92 मिमी येत आहे त्याचप्रमाणे खालच्या बाजूला आवश्यक असलेली लांबी Lw23 ही 176 36 गुणिले 10 चा घातांक 3 गुणिले 662 8 असेल हे 266 मिमी होईल अशा प्रकारे आपण गणना करू शकतो तर आता वेल्डची एकूण लांबी Lw मोजली जाऊ शकते जी 266 असेल म्हणजे माफ करा Lw1 अधिक Lw2 अधिक Lw3 म्हणून Lw1 आपल्याला आढळले Lw1 आपल्याला आढळले की 92 अधिक Lw2 100 होते आणि Lw3 266 होते 458 मि बरोबर होत आहे तर एकूण प्रभावी लांबी 458 मिमी होत आहे आता एकूण लांबी 458 मि मी होत आहे प्रभावी लांबी Lw अधिक 2S असेल कारण आपण लांबी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जे आवश्यक आहे ते एकूण लांबी मिळविण्यासाठी येथे S ची अतिरिक्त लांबी आणि येथे S ची अतिरिक्त लांबी करावी लागेल जॉइंट कार्यक्षम करण्यासाठी तर हे 458 अधिक 2 गुणिले SS किती मोजले गेले S 5 मिमी होता तर ते 468 मिमी असेल म्हणून आपण अशा प्रकारे गणना करू शकतो म्हणून शेवटी हे सर्व प्रत्यक्षात नाही आपल्याला रेखांकनाच्या संदर्भात वितरण शोधावे लागेल म्हणून आपल्याला आकृती तयार करावी लागेल म्हणून जर आपण कोन विभाग पाहिला तर तो गुसेट प्लेटशी जोडलेला असेल तर मग वितरण हे Lw1 आहे हे Lw2 आहे जे 100 आहे आणि हे Lw3 आहे म्हणून आपल्या कडे आहे येथे Lw1 चे मूल्य देण्यासाठी जे 92 आहे हे 100 आहे आणि हे 266 मिमी आहे बरोबर हे Lw2 आहे आणि हे Lw3 बरोबर आहे आणि त्याचे cg या दिशेने आहे येथे फोर्स T कार्यरत आहे ठीक आहे आणि जर आपल्याला हे दिसले तर ही कोनाशी जोडलेली गसेट प्लेट आहे

बरोबर आहे म्हणून जोपर्यंत तुम्ही ही आकृती पूर्ण करत नाही तोपर्यंत ती पूर्ण होणार नाही कारण जे काही आपण डिझायनर म्हणून आपण जे काही मोजतो ते आपल्याला रेखाटण्याच्या दृष्टीने दर्शवावे लागते कारण जेव्हा अभियंता स्थळ पाहतील तेव्हा स्थळ अभियंता तपशीलवार गणना पाहू शकणार नाही हे पाहतील किंवा इतर काहीही ते रेखाचित्र दिसेल त्यामुळे तुम्हाला जे काही मिळत आहे ते तुम्हाला रेखाटण्याच्या दृष्टीने दर्शवावे लागेल जेणेकरून अभियंत्याला समजू शकेल साइटवर आणि येथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपण प्रभावी लांबी प्रदान करतो असे समजा आपण जी लांबी देत आहोत ती प्रभावी लांबी आहे आणि अभियंत्याला त्यात भर घालावी लागेल याचा अर्थ वेल्डचा आकार त्याला जोडावा लागेल आणि नंतर त्याला योग्य प्रकारे तयार करावे लागेल हे एक उदाहरण आहे वेल्ड जोडणी पाहण्यासाठी मी आणखी एक उदाहरण पाहतो हे आणखी एक उदाहरण आहे डिझाइन वेब प्लेटला फ्लॅंज प्लेटशी जोडण्यासाठी योग्य फिलेट वेल्ड आणि झाकण्यासाठी फ्लॅंज प्लेट आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे बांधलेल्या गर्डरची प्लेट मी खालील आकृती दर्शवितो डेटा समजा दुकान वेल्डिंग वेब प्लेट 1200 बाय 12 आणि फ्लॅंज प्लेट 450 बाय 20 फ्लॅंज आहे कव्हर प्लेट 350 बाय 16 आहे आणि जास्तीत जास्त फॅक्टर केलेले शिअर 1600 किलोन्यूटन आहे तर आपल्याला काय आवश्यक आहे फिलेट वेल्डचा आकार किती असेल हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे जेणेकरून ते असू शकेल जास्तीत जास्त शिअर बळकट करण्यासाठी या फ्लेंज आणि कव्हर प्लेटसह वेबशी जोडलेले 1600 किलोन्यूटनचे बल म्हणून जर आपण आकृती पाहिली तर ती यासारखी दिसेल म्हणून जाळी 1200 बाय 12 आहे तर अर्धी जर आपण हे केंद्रबिंदू मानले तर अंतर 1200 बाय 2 म्हणजे 600 घेतले आहे अक्ष नंतर फ्लॅंज प्लेटची जाडी 20 मिमी मानली जाते आणि रुंदी ही 450 मिमी आणि दुसरी कव्हर प्लेट ही 350 मि ची प्लेट 16 मि ने जोडली जाते म्हणून आपल्याला हे क्षेत्र जोडण्यासाठी वेल्डिंग करावे लागेल कव्हर प्लेटला जोडण्यासाठी हे क्षेत्र वेल्ड करण्यासाठी जाळीसह प्लेट आणि त्याचप्रमाणे a मध्ये फ्लॅंज प्लेटसह तर आपल्याला असे करावे लागेल आता आपण उपाय कसा शोधू शकतो ते पाहूया तर या ठिकाणी शोधण्याचा जलद मार्ग वेल्डमधील वेल्डच्या परमिसिबल शिअर स्ट्रेस मध्ये परमिसिबल शिअर स्ट्रेस कसा असेल आपल्याला बरेच काही माहित आहे की वर्गमुळात 3 गॅमा mw बरोबर आहे म्हणून या ठिकाणी असे म्हणा की Fe410 चा वापर केला गेला आहे आणि शॉप वेल्डचा वापर केला गेला आहे असे गृहीत धरूया की शॉप वेल्ड आणि Fe 410 दर्जाचे पोलाद वापरले गेले आहे तर जर आपण याचा विचार केला तर या प्रकरणासाठी fu हा 410 MPa असेल आणि गॅमा mw हा 1 25 असेल मग आपण शोधू शकतो की वेल्डमधील परमिसिबल शिअर स्ट्रेस वर्गमुळात 3 गुणिले 410 आहे गॅमा mw189 37 मिलिमीटर न्यूटन प्रति चौरस मिलिमीटर ठीक आहे आता प्रथम दिसेल प्रथम हे वेब आणि फ्लॅंजशी असलेले जोडणीची जोडणी पहा प्रथम आपण हे जोडणार आहोत लांबी किती असेल आणि इतर तपशील काय असतील ते पाहणार आहे तर प्रथम त्या आकाराचे काय दिसेल वेल्डचा आकार आपल्याला किमान आणि कमाल निकषांनुसार शोधावा लागेल त्यामुळे वेल्डचा आकार किमान असेल या प्रकरणात टेबलपासून किमान 5 मिमी असेल 21 टेबल 21 जर आपण पाहिले तर प्लेटच्या या जाडीसाठी किमान जाडी दिसेल वेल्डची जाडी 5 मिमी असेल आणि वेल्डची जाडी वजा किमान जाडी असेल वजा 1 5 वजा 10 5 या कलमातील कलम 10 1नुसार तुम्हाला योग्य कळेल तर आपण वेल्डचा आकार 5 मिमी आणि 10 5 मिमी दरम्यान गृहीत धरू शकतो म्हणजे आपण असे गृहीत धरू शकतो वेल्डचा आकार 7 मि म्हणून वेल्डचा आकार 7 मि म्हणून नंतर थ्रोट ची प्रभावी जाडी वेल्डमध्ये आपण शोधू शकतो की ते K गुणिले S आहे जे 0 7 गुणिले S आहे म्हणून हे 0 49 मिलिमीटर आहे आत्ता वेल्डची एकूण जाडी म्हणजे te ची बेरीज मी 2 गुणिले 4 9 का 2 9 8 येथे 2 चा गुणाकार करावा कारण वेल्ड एकाच ठिकाणी दोन ठिकाणी केले जात नाही येथे वेल्डचा एक संच दिला आहे वेल्डचा दुसरा संच दिला आहे त्यामुळे एकूण भार असेल या दोन्ही बाजूंनी वाहून नेले म्हणून वेल्डची जाडी जोडली गेली आहे आता आपल्याला या टप्प्यावर या जंक्शनवर शिअर स्ट्रेस शोधावा लागेल आणि तो वेल्डने टिकवून ठेवावा लागतो त्यामुळे शिअर स्ट्रेस आपल्याला माहित आहे की शिअर फोर्स V गुणिले Ay बार बाय Izz गुणिले te bq IV द्वारे ठीक आहे तर हे आपल्याला शोधायचे आहे तर शोधण्यासाठी आपल्याला काय आहेत हे जाणून घ्यावे लागेल तर येथे आपल्याला माहित आहे की V हा 1600 किलो न्यूटन होता आत्ता मला A गुणिले Y बार आणि Izz तर Ay बार मध्ये मी शोधू शकतो की जर आपण पाहिले तर 450 गुणिले 20 हे A आहे y बारमध्ये फ्लॅंज क्षेत्र 600 अधिक 20 भागिले 2 असेल तर हे 1 नंतर 350 गुणिले 16 गुणिले 600 अधिक 20 अधिक 8 बरोबर तर आपण हे 900 68 गुणिले 10 ते 4 घन मिलीमीटर असे शोधू शकतो

बरोबर पुन्हा मी Izz तर Izz शोधू शकतो जर मला आढळले की ते 2 गुणिले 350 गुणिले16 घन बाय 12 Bd घन बाय 12 अधिक Ar वर्ग 350 गुणिले 16 गुणिले 628 वर्ग अधिक 450 गुणिले 20 गुणिले 610 चौरस अधिक जडत्वाचा मोमेंट जाळी भाग 12 गुणिले 1200 घन भागिले 12 Bd क्यूब भागिले 12 ठीक आहे तर ह्यातून मी 12 गुणिले 8 12 8 गुणिले 10 चा घातांक 9 मिलीमीटर वर्ग 4 बरोबर तर आता जर आपण हे ठेवले तर हे Izz चे सामान्य रूट आहे या सूत्रातील मूल्य मी शिअर स्ट्रेस शोधू शकतो म्हणून जर मी हे मूल्य ठेवले तर शियर स्ट्रेस हा V गुणिलेAy बार 1600 गुणिले Ay बार होईल Izz द्वारे 900 68 गुणिले 10 ते 4 अशी गणना केली गेली होती 12 8 गुणिले 10 चा घात 9 गुणिले te ची बेरीज 9 8 बरोबर तर हा शिअर स्ट्रेस आहे ही गणना केल्यानंतर आपण करू शकतो 114 9 न्यूटन प्रति चौरस मिलिमीटर शोधा आणि मोजलेला परमिसिबल स्ट्रेस होता 189 37 यापूर्वी आपण रूट 3 गॅमा mw द्वारे fuची गणना केली आहे जो परमिसिबल शिअर स्ट्रेस आहे तर ते 189 37 पेक्षा कमी आहे म्हणजे ते सुरक्षित आहे त्याखाली जॉइंट सुरक्षित आहेत जास्त स्ट्रेस शिअर फोर्स आता आपण फ्लॅंज प्लेटचे फ्लॅंज कव्हरशी जोडणे म्हणजे आणखी एक पाहू फ्लॅंज प्लेटचे हे एक कनेक्शन मला माफ करा फ्लॅंज प्लेटचे हे एक कनेक्शन आहे फ्लॅंज कव्हरसाठी म्हणजे आपल्याला हे जोडावे लागेल म्हणजे 2 वेल्ड पुन्हा प्रदान केले गेले आहे म्हणून आपल्या कडे आहे हे सुरक्षित आहे की नाही हे पाहण्यासाठी म्हणून हे फ्लॅंज प्लेटचे कव्हर प्लेटशी जोडणे असेल म्हणून जर आपण हे या प्रकरणात पाहिले तर जर आपण वेल्डचा समान आकार वापरला आणि Ay बार वापरला तर T ची बेरीज समान 9 8 मिमी असेल भिन्न असेल तर Ay बार 350 गुणिले 16 असेल हे क्षेत्र 600 गुणिले 20 गुणिले 8 वाय बार असेल तर हे 351 68 गुणिले 10 चा घातांक 4 मिलीमीटर क्यूब असेल आता मला शियर स्ट्रेस सापडेल जर मी गणना केली तर आऊट शीअर स्ट्रेस शीअर स्ट्रेस हा V गुणिले Ay बार भागिले Izz गुणिले te बरोबर असेल हे मूल्य 351 68 गुणिले 10 ते 4 गुणिले Izz 12 8 गुणिले 10 ते 9 गुणिले 9 8 असे असेल आणि हे गणना केल्यानंतर आपल्याला 44 86 न्यूटन प्रति चौरस मिलिमीटर मिळत आहे आणि ते 189 37 न्यूटन प्रति चौरस मिलिमीटर पेक्षा कमी आहे तर हे देखील सुरक्षित आहे म्हणून वेल्ड केले आहे सुरक्षित आहे याचा अर्थ असा की आपण येथे जे पाहिले आहे ते म्हणजे जोडणीचा शिअर फोर्स दिले गेले होते आणि आपण किमान आकाराच्या आधारे वेल्डचा विशिष्ट आकार गृहीत धरला आहे आणि जाडीपासून जास्तीत जास्त आकार आणि मग आपण विकसित काय होईल याची गणना केली आहे वेब प्लेट आणि फ्लॅंज प्लेट जोडणी आणि फ्लॅंज प्लेट आणि कव्हर प्लेटवर शिअर स्ट्रेस जोडणी म्हणून आपण जो विकसित स्ट्रेस मोजला आहे आणि आपल्याला माहित आहे की परमिसिबल स्ट्रेस मूळतः fu आहे 3 गॅमा mw म्हणून आपण ते पाहिले आहे आणि विकसित स्ट्रेस परमिसिबल स्ट्रेस पेक्षा कमी आहे म्हणून जॉइंट ठीक आहे अशा प्रकारे आपण जॉइंट ठीक आहे की नाही हे तपासू शकतो तर आजच्या व्याख्यानात आपण दोन प्रकारच्या समस्या पाहिल्या आहेत आणि वेल्डच्या डिझाइन स्ट्रेंथ ची गणना कशी करायची किंवा वेल्डच्या जॉइंट ची डिझाइन कशी करायची हे आपण पाहिले आहे आणि पहिल्या ठिकाणी आपण पाहिले आहे की कोन विभागासाठी वेल्डचे वितरण कसे केले जाईल कारण कोन विभागात cgअंतर मध्यभागी नाही म्हणून आपल्याला वेल्ड बनवावी लागेल अशा प्रकारे जोडणी की वेल्ड जोडणीची ताकद cg च्याcg शी जुळते तर हे आपण आजच्या व्याख्यानात पाहिले आहे धन्यवाद